मागच्या क्लासमध्ये आपण नॉर्टन्स थिअरम Norton's theorem बद्दल मूलभूत चर्चा केली आणि त्या सर्किट्समध्ये इंडिपेंडेंट सोर्सेस असतानाची काही उदाहरणे देखील आपण पाहिली आता आजच्या क्लासमध्येही नॉर्टन्स थिअरम बद्दलची चर्चा आपण पुढे तसेच चालू ठेवणार आहोत परंतु या क्लासमध्ये आपण अशा केसेसबद्दल जास्त चर्चा करणार आहोत जेव्हा सर्किटमध्ये आपल्याकडे इंडिपेंडेंट सोर्सेस उपलब्ध असतील तर आता मागच्या क्लासमध्ये चर्चा केलेला नॉर्टन्स थिअरम पुन्हा पाहूया नॉर्टन्स थिअरम प्रमाणे लिनिअर 2 टर्मिनल सर्किट हे करंट सोर्स IN आणि त्याच्या बरोबर पॅरलल असणारा रेझिस्टर RN अशा सर्किटने बदलले जाऊ शकते जेव्हा इंडिपेंडंट सोर्सेस बंद केलेले असतात तेव्हा INहा टर्मिनल्स मधील शॉर्टसर्किट करंट असून रेझिस्टर RN हा टर्मिनल्स कडील इनपुट किंवा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स असतो इंडिपेंडन्स सोर्सेस बंद म्हणजे व्होल्टेज सोर्स शॉर्टसर्किटेड असला पाहिजे आणि करंट सोर्स ओपन सर्किटेड असला पाहिजे त्यामुळे आपल्याला शेवटी नॉर्टन्स इक्विव्हॅलंट मिळेल आणि आकृतीत दाखविल्याप्रमाणे IN हा टर्मिनल a b मधून वाहणारा शॉर्टसर्किट करंट आहे आणि त्या सर्किटच्या दोन टर्मिनलकडे पाहिल्यास RN हा इनपुट रेझिस्टन्स दिसेल त्या इनपुट रेझिस्टन्सची व्हॅल्यू म्हणजेच नॉर्टन्स रेझिस्टन्स असेल या केसमध्ये स्वतंत्र व्हेरिएबल्स किंवा ज्यांची व्हॅल्यू माहित नाही असे व्हेरिएबल्स RNआणि IN आहेत त्यांची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आपण थेवेनिन्स थिअरमच्या चर्चेमध्ये पाहिल्याप्रमाणे थेवेनिन्स रेझिस्टन्स RTh ज्या पद्धतीने काढला होता त्याच पद्धतीने आता RN देखील काढता येऊ शकतो नॉर्टन्स इक्विव्हॅलंट करंट IN काढण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे आपल्याला टर्मिनल a कडून b कडे वाहणारा करंट शॉर्टसर्किट करावा लागेल त्यामुळे समजा या नेटवर्कमध्ये हे आपले टर्मिनल्स a b आहेत आता आपल्याला हे फक्त शॉर्टसर्किट करायचे आहेत आणि शॉर्टसर्किट करंटची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे हे लिनियर 2 टर्मिनल नेटवर्क असेल आपल्याला हे दोन टर्मिनल्स शॉर्टसर्किट करावे लागतील आणि सर्किट करंटची व्हॅल्यू काढावी लागेल म्हणजे तो करंट नॉर्टन्स करंट असेल मागील क्लासमध्ये आपण दोन केसेस बद्दल चर्चा केली पहिल्या केसबद्दल विस्तृतपणे चर्चा केली आणि नॉर्टन्स रेझिस्टन्स काढण्यासाठीच्या 2 केसेस आहेत असा आपण उल्लेख देखील केला त्यामुळे आता मागील क्लासमधील पहिल्या केसप्रमाणे जर नेटवर्कमध्ये डिपेंडंट सोर्सेस नसतील तेव्हा आपल्याला इंडिपेंडेंट सोर्सेस बंद ठेवावे लागतील असे आपण बोललो होतो आणि त्या केसमध्ये टर्मिनल्स a b कडे पाहिल्यावर RN हा नेटवर्कचा इनपुट रेझिस्टन्स असेल हे देखील पाहिले होते आधीच्या आकृतीमध्ये आपण पाहिले की जेव्हा आपण टर्मिनलच्या मधून पाहतो समजा हे ते दोन टर्मिनल्स आहेत आणि आपल्याला नॉर्टन्स रेझिस्टन्स काढायचा आहे जेव्हा आपल्याला दोन टर्मिनल्समधून पाहताना जो रेझिस्टन्स दिसतो तोच नॉर्टन्स रेझिस्टन्स असतो या केसबद्दल आपण मागच्या क्लासमध्ये चर्चा केली होती आज आपण दुसऱ्या केसबद्दल अधिक चर्चा करणार आहोत म्हणजे जेव्हा नेटवर्कमध्ये डिपेंडंट सोर्सेस असतात तर या केसमध्ये आपल्याला काय करावे लागेल आपल्याला डिपेंडंट सोर्सेस सर्किटमध्ये जोडलेले ठेवून सर्व इंडिपेंडंट सोर्सेस बंद करावे लागतील त्यामुळे त्या केसमध्ये मागे थेवेनिन्सच्या वेळी चर्चा केल्याप्रमाणे डिपेंडंट सोर्सेस सर्किट मधील इतर व्हेरिएबल्सने नियंत्रित असल्यामुळे त्यांना आपण बंद करू शकत नाही डिपेंडंट सोर्सेस अवलंबून असल्यामुळे सर्किट मधून त्यांना आपण काढू शकत नाही आणि अशा डिपेंडंट सोर्सेसना सर्किटमध्ये तसेच ठेवून नॉर्टन्स इक्विव्हॅलंटसाठी आपण सर्किट एनालाईझ करतो आता हे कसे सोडवायचे आपल्याला टर्मिनल्स a b च्या ठिकाणी व्होल्टेज v0 द्यावे लागेल आणि थेवेनिन्स इक्विव्हॅलंट एनालाईझ करून जसा थेवेनिन्स रेझिस्टन्स RTh काढला होता त्याच पद्धतीने करंट i0आणि RN देखील काढावा लागेल आता RN काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्सेस शून्य करावे लागतील त्यामुळे समजा जर आपल्याकडे ह्यासारखे नेटवर्क असेल ज्यामध्ये आपल्याकडे a b हे 2 टर्मिनल्स असतील तर RN काढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आपल्याला टर्मिनल a b च्याठिकाणी व्होल्टेज सोर्स v0लावावा लागेल तर असा व्होल्टेज सोर्स लावावा लागेल ज्याची व्हॅल्यू 1 व्होल्ट किंवा कोणतीही निर्दिष्ट केलेली व्हॅल्यू असेल RNची व्हॅल्यू काढताना मोजणे सोपे जावे म्हणून आपण नेहमी व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू 1 व्होल्ट ठेवतो आपल्याला v0 ची व्हॅल्यू नेहमी 1 व्होल्ट ठेवणे हे काही आवश्यक नाही आपण कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकता आणि हे सर्किट सोडवू शकता हे थोडे सोपे करण्यासाठी आपण 1 व्होल्ट घेत आहोत आता आपण पाहू शकता की आपल्याकडे नॉर्टन्स रेझिस्टन्स v0i0 आहे आता पुढे आपल्याला नॉर्टन्स करंटची व्हॅल्यू काढणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला टर्मिनल्स a b शॉर्टसर्किट करावे लागतील त्यामुळे आपल्याकडे हे नेटवर्क आहे त्याचे टर्मिनल्स a b आहेत आता आपल्याला शॉर्टसर्किट करंटची व्हॅल्यू काढणे गरजेचे आहे म्हणजेच आपल्याला दोन्ही टर्मिनल्स सर्वप्रथम शॉर्टसर्किट करावे लागतील आणि त्या शॉर्टसर्किट टर्मिनल्स a b मधून वाहणाऱ्या करंटची व्हॅल्यू काढावी लागेल यासाठी आपण काय कराल सर्किटमध्ये जे योग्य असेल त्याप्रमाणे KVL किंवा KCL वापरावे लागेल त्यानंतर शॉर्टसर्किट करंटची व्हॅल्यू काढावी लागेल शॉर्टसर्किट करंट म्हणजेच नॉर्टन्स करंट असेल शेवटचे सर्किट आपल्याला मिळेल त्यामध्ये IN हा करंट सोर्स बरोबर नॉर्टन्स रेझिस्टन्स RN पॅरलल असेल आणि ते a b आहेत त्यामुळे आपण हे माहित नसलेले लिनियर 2 टर्मिनल नेटवर्क सरळ ह्या नॉर्टन्स इक्विव्हॅलंटने बदलाल तर आपण हे कसे करायचे ही संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया समजा आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे सर्किट आहे आणि आपल्याला सर्किटसाठी नॉर्टन्स इक्विव्हॅलंट काढण्याची आवश्यकता आहे आपण हे सर्किट पाहिले तर त्यात आपल्याला एक डिपेंडंट करंट सोर्स आणि एक इंडिपेंडेंट व्होल्टेज सोर्स आहे असे दिसेल डिपेंडंट करंट सोर्सची व्हॅल्यू 2ixआहे 4 ओहम रेझिस्टन्स मधून वाहणारा करंट ixआहे आता नॉर्टन्स रेझिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे आपल्याला आधी इंडिपेंडेंट सोर्सेस 0 करावे लागतील पण डिपेंडंट सोर्सेस सर्किटमध्ये आहेत तसेच ठेवावे लागतील आपण व्होल्टेज सोर्स शॉर्टसर्किट करतो आणि करंट सोर्स तसाच ठेवतो त्यामुळे आता काय होईल व्होल्टेज सोर्स शॉर्टसर्किटेड आहे आणि करंट सोर्स आपण नेटवर्कमध्ये तसाच ठेवत आहात कारण तो डिपेंडंट करंट सोर्स आहे आणि आपल्याकडे सर्किटमध्ये 5 ओहम रेझिस्टन्स इंडिपेंडेंट करंट सोर्स बरोबर पॅरलल आहे 4 ओहम रेझिस्टन्स आता शॉर्टसर्किटेड आहे कारण जे व्होल्टेज इथे उपलब्ध होते त्या व्होल्टेज सोर्सला आपण शॉर्टसर्किट केले आहे आता RN ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे आपल्याला एक्स्टर्नल व्होल्टेज सप्लाय v01V द्यावा लागेल आणि ह्या एक्स्टर्नल व्होल्टेज सप्लाय मधून वाहणाऱ्या i0ची व्हॅल्यू काढावी लागेल आता आपण जर हे सर्किट पाहिले सर्किटचा हा भाग आपल्याला तिथे काय दिसेल व्होल्टेज सोर्स आपण शॉर्टसर्किट केलेला आहे त्यामुळे हा शॉर्टसर्किट कप्पा आपल्याला दिसेल आता इथे आपल्याला दिसत असलेला 4 ओहम रेझिस्टन्स शॉर्टसर्किटेड आहे जेव्हा रेझिस्टन्स शॉर्टसर्किट असतो तेव्हा काय होते त्या रेझिस्टन्स मधील करंट शून्य होतो कारण त्यामध्ये सर्वात कमी रेझिस्टन्स असतो आणि सगळा करंट शॉर्टसर्किट वायर मधून जातो ह्याचा अर्थ ix शून्य होतो आता ix शून्य असल्यामुळे आपल्याला इथे काय पाहायला मिळेल तर 2ix करंट सोर्स देखील शून्य होईल आता जेव्हा ix शून्य असेल तेव्हा काय होईल आपल्याकडे हा घटक शून्य आहे एक्स्टर्नल व्होल्टेज सप्लाय v0 कडून येणारा करंट केवळ 5 ओहम रेझिस्टन्स मधूनच प्रवाहित होईल त्यामुळे आपल्याला करंट काय मिळेल i01V50

2A RNv0i010 25 आता जर आपण सरळ ह्या आकृतीप्रमाणे पाहिले जर आपण इथे व्होल्टेज सप्लाय दिला नाही तरी देखील आपण नॉर्टन्स रेझिस्टन्स काढू शकतो का कारण हा तसाही शॉर्टसर्किटेड आहे हा कप्पा बाद झाला हा आता शून्य आहे कारण ix ची व्हॅल्यू शून्य आहे त्यामुळे आता आपल्याकडे केवळ हा 5 ओहम रेझिस्टन्स उरलेला आहे जो शेवटी आपण टर्मिनल a b कडून पाहिला असता मिळणारा आपला इनपुट रेझिस्टन्स असेल त्यामुळे आपण सरळपणे म्हणू शकता की नॉर्टन्स रेझिस्टन्स 5 ओहम असेल आता हे जे आपल्याला v0i0 5 ओहम मिळाले आहे ते बिनचूक आहे किंवा नाही हे आपण पडताळून पाहू शकता हे आपण तपासणीद्वारे देखील काढू शकतो आता पुढील अवघड काम IN म्हणजे शॉर्टसर्किटेड टर्मिनल a b मधुन वाहणाऱ्या करंटची व्हॅल्यू काढणे हे आहे आपल्याला इथे काय करावे लागेल तर आपल्याला फक्त टर्मिनल्स a b शॉर्टसर्किट करावे लागतील आपण असे गृहीत धरले आहे की इथे हा शॉर्टसर्किट करंट isc आहे जो खरंतर नॉर्टन्स करंट आहे आणि आपल्याकडे हे सर्किट आहे त्यामधील टर्मिनल्स a b मधून वाहणाऱ्या शॉर्टसर्किट करंटची व्हॅल्यू आपल्याला काढण्याची आवश्यकता आहे आता आपण जर ही आकृती पाहिली तर त्यामध्ये 4 ओहम रेझिस्टर हा 10 व्होल्ट व्होल्टेज सोर्स बरोबर पॅरलल आहे आणि 5 ओहम रेझिस्टर हा देखील डिपेंडंट करंट सोर्स बरोबर आहे त्यामुळे शेवटी इथे आपल्याला काय मिळत आहे तर व्होल्टेज सोर्स हा दुसऱ्या 5 ओहम रेझिस्टन्स बरोबर पॅरलल असेल कारण हे पॅरलल असेल आणि त्यानंतर आपल्याकडे हा 2ixडिपेंडंट करंट सोर्स असेल त्यामुळे आपण जेव्हा सर्किटची तपासणी कराल तेव्हा हे आपल्याला मिळेल आणि आपले टर्मिनल a b कुठे असतील टर्मिनल a b इथे असतील आता इथून जे आपल्याला मिळेल ते हे सोपे केलेले सर्किट आहे आपण जर हे पाहिले तर आपल्याला 4 ओहम रेझिस्टन्स मधून वाहणारा करंट ix ची व्हॅल्यू मिळेल 4 ओहम रेझिस्टन्स मधून वाहणारा करंट कारण आपण पाहत असलेले हे व्होल्टेज जे नोड 1 आणि नोड 2 च्यामध्ये आहे ते म्हणजेच जे 4 ओहम रेझिस्टन्सच्या ठिकाणी दिलेले व्होल्टेज आहे त्यामुळे ह्या अपडेटेड सर्किटच्या मदतीने आपण ix ची व्हॅल्यू सहज काढू शकता व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू 10 भागिले 4 ओहम रेझिस्टन्स तर आता आपल्याला ixची व्हॅल्यू मिळेल ix ची मिळाल्यानंतर आपल्याला फक्त ह्या नोडला KCL वापरावा लागेल आणि शॉर्टसर्किट करंट व्हॅल्यू काढावी लागेल आपण जर इथे पाहिले तर शॉर्टसर्किट करंटची व्हॅल्यू काढताना प्रथम 10 भागिले 5 लिहावे लागेल कारण जर आपण या आकृतीत पाहिले तर हे पुन्हा 10 व्होल्ट बरोबर पॅरलल आहे त्यामुळे आपल्याला मिळेल isc1052ix222 57A हा आपला नॉर्टन्स करंट आहे आणि जो आपण मोजला तो 5 ओहम नॉर्टन्स रेझिस्टन्स आहे तर अशाप्रकारे या उदाहरणात दिल्याप्रमाणे आपण सर्किटचे नॉर्टन्स इक्विव्हॅलंट काढू शकता आपल्या मागच्या उदाहरणापेक्षा वेगळी केस पाहूया ह्या केसमध्ये आपल्याला नॉर्टन्स इक्विव्हॅलंट काढण्याची आवश्यकता आहे परंतु महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण पाहू ती म्हणजे या सर्किटमध्ये कोणतेही इंडिपेंडेंट व्होल्टेज किंवा करंट सोर्सेस नाहीत तर त्या केसमध्ये काय होईल जेव्हा आपण सर्वात उजवीकडचा टर्मिनल शॉर्टसर्किट करू म्हणजे शॉर्टसर्किटमुळे करंट शून्य होईल का कारण सर्किटमध्ये करंट i देणारे कोणतेही इतर सोर्सेस उपलब्ध नाहीत त्यामुळे या केसप्रमाणे जर ते ओपन सर्किटेड असतील करंट i शून्य असेल जरी ते शॉर्टसर्किटेड असेल तरीही करंट i शून्य असेल सर्किटमध्ये हा करंट देऊ शकणारा कोणताही सोर्स सर्किटमध्ये उपलब्ध नाही आणि हा आपल्याला इथे दिसत असलेला डिपेंडंट व्होल्टेज सोर्स करंट i वर अवलंबून आहे तर ओपन सर्किट व्होल्टेज नेहमी शून्य असते शॉर्टसर्किट करंट नेहमी शून्य असतो असे आपण म्हणू शकता त्यामुळे याचा अर्थ असा होतो की आपल्याला नॉर्टन्स करंट काढण्याची आवश्यकता नाही कारण जेव्हा आपल्याला इंडिपेंडंट व्होल्टेज किंवा करंट सोर्स दिसत नाहीत त्या ठिकाणी आपण नॉर्टन्स करंट काढू शकणार नाही आता आपण पुढे काय करायचे आपल्याला फक्त नॉर्टन्स रेझिस्टन्स काढण्याची आवश्यकता आहे तर आपण काय करू आपल्याकडे कोणताही इंडिपेंडंट सोर्स नसल्यामुळे voc आणि isc च्या व्हॅल्यूज शून्य असतील त्यामुळे नॉर्टन्स रेझिस्टन्स काढण्यासाठी आपण बाहेरून फक्त 1 एंपियर सोर्स लावला आणि टर्मिनलच्या ठिकाणी व्होल्टेज काढले त्यामुळे टर्मिनलच्या ठिकाणचे व्होल्टेज vtestआहे असे समजूया आणि त्या दोन टर्मिनल्सच्या दरम्यान 1 एंपियर करंट सोर्स लावू आणि vtestची व्हॅल्यू काढू आता RN ची व्हॅल्यू म्हणजे नॉर्टन्स रेझिस्टन्स RNvtest1A असेल आता आपण जर आकृतीत पाहिले तर बारकाईने काय पाहू शकाल तर i 1A ही व्हॅल्यू कारण दोन्ही विरुद्ध दिशेला आहेत vtest 1 5 13vtest21 म्हणून vtest0 6V आहे त्यामुळे आपल्याला vtest0 6V ही व्हॅल्यू मिळेल नंतर RNvtest1A0 6 मिळेल ह्या उदाहरणामध्ये दिल्याप्रमाणे कोणताही करंट सोर्स वगळून सर्किटचा नॉर्टन्स इक्विव्हॅलंट फक्त 0 6 ओहम रेझिस्टन्स असेल त्याचा अर्थ ह्या केसमध्ये IN शून्य असेल असा होतो तर आता थेवेनिन्स आणि नॉर्टन्स इक्विव्हॅलंट बद्दल चर्चा केल्यानंतर आपण थेवेनिन्स आणि नॉर्टन्स इक्विव्हॅलंट कसा काढायचा याचा सारांश पाहू यामध्ये सर्किट दोन नेटवर्कमध्ये विभागले जाऊ शकते आपण असे पाहू शकता की आपल्याकडे सर्किटचे दोन भाग आहेत या भागाला आपण नेटवर्क A असे म्हणू शकता आणि हा भाग ज्या ठिकाणी आपण लोड किंवा रेझिस्टन्स पाहू शकता जो आपल्याला व्होल्टेज किंवा करंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आवश्यक असतो तो मुख्य सर्किटपासून वेगळा ठेवला जातो आणि त्याला नेटवर्क B असे म्हटले जाते त्यामुळे संपूर्ण सर्किट आपण दोन भागांमध्ये विभागू शकता एक नेटवर्क A आहे आणि दुसरे नेटवर्क B आहे पुढे थेवेनिन्स किंवा नॉर्टन्स इक्विव्हॅलंट काढण्यासाठी नेटवर्क A सोडवले जाते आपल्याला टर्मिनल A B च्या या डाव्या बाजूला थेवेनिन्स किंवा नॉर्टन्स इक्विव्हॅलंट असल्याचे दिसेल हा इक्विव्हॅलंट पुढे रेझिस्टन्स बरोबर जोडून सोडवू शकता किंवा ते नेटवर्क B आहे आणि RLच्या ठिकाणचे सर्किट व्हेरिएबल्स आपण काढू शकता तर थेवेनिन्स थिअरममध्ये आपण काय करतो कोणतेही लिनियर सर्किट दिले असता आपण त्याची नेटवर्क A आणि नेटवर्क B अशा दोन नेटवर्कना दोन वायर्स ने जोडून पुनर्मांडणी करतो त्यापैकी नेटवर्क A हे सोपे करून सोडवायचे असते आणि नेटवर्क B तसेच ठेवायचे त्यामुळे या सर्किटमध्ये हे सोडवावे लागेल आणि त्यानंतर हा भाग तसाच ठेवावा लागेल त्यामध्ये जर डिपेंडंट सोर्सेस असतील तर ते ज्या व्हेरिएबल्सवर अवलंबून आहेत असे व्हेरीएबल्स त्याच नेटवर्कमध्ये असायला हवेत याचा अर्थ असा की जर त्या ठिकाणी सर्किटमध्ये डिपेंडंट सोर्स असेल तर व्हेरिएबल देखील त्याच सर्किटमध्ये असायला हवा त्यामुळे ते दोन्ही एनालिसिससाठी नेटवर्क A मध्येच असले पाहिजेत आता नेटवर्क वेगळे करा नेटवर्क A च्या टर्मिनलला ओपन सर्किट व्होल्टेज V द्यावे लागेल त्यामुळे याचा अर्थ असा की या दोन टर्मिनल्सला आपल्याला voc द्यावे लागेल आणि नेटवर्क A मधील प्रत्येक इंडिपेंडंट सोर्स बंद करावा लागेल किंवा शून्य करावा लागेल त्यानंतर काय होईल आपण एक निष्क्रिय नेटवर्क तयार करू परंतु आपल्याला डिपेंडंट सोर्सेस न बदलता तसेच सोडून द्यावे लागतील तर इथून आपल्याला काय मिळेल नेटवर्क A च्या टर्मिनल्सच्या ठिकाणी आपल्याला इनपुट रेझिस्टन्स मिळेल आणि जेव्हा आपल्याला इनपुट रेझिस्टन्स मिळतो आपण पुन्हा सर्व इंडिपेंडेंट सोर्सेस परत घेतो याचा अर्थ असा की जेव्हा आपण सर्किटचा इनपुट रेझिस्टन्स काढला तेव्हा आपण फक्त व्होल्टेज सोर्स शॉर्टसर्किट केला आणि करंट सोर्स ओपन सर्किट केला त्यामुळे आपण पुन्हा इंडिपेंडेंट सोर्सेस सर्किटमध्ये परत घेऊ आणि त्यानंतर नेटवर्क A च्या टर्मिनलच्या ठिकाणी जे ओपन सर्किट व्होल्टेज आहे ते काढू थेवेनिन्सच्या अगदी विरुद्ध असा आपल्याकडे नॉर्टन्स थिअरम आहे कारण या केसमध्ये ओपन सर्किट व्होल्टेज ऐवजी आपल्याला सर्किट मधील करंट काढण्याची आवश्यकता आहे त्यामुळे इथे देखील कोणतेही लिनिअर सर्किट दिले असले की त्याची आपल्याला दोन वायर्सने जोडलेल्या दोन नेटवर्क A आणि B अशाप्रकारे पुनर्मांडणी करावी लागेल ज्या पैकी नेटवर्क A सोपे करावे लागेल आणि नेटवर्क B ला काहीही न करता तसेच ठेवावे लागेल थेवेनिन्स थिअरमच्या केसप्रमाणे या केसमध्ये देखील डिपेंडंट सोर्सेस ज्यांच्यावर अवलंबून आहेत असे व्हेरिएबल्स आणि डिपेंडंट सोर्सेस दोन्ही एकाच नेटवर्कमध्ये असले पाहिजेत आता आपण नेटवर्क B ला वेगळे करू isc हा शॉर्टसर्किट करंट म्हणून घेतला जाईल त्यामुळे हे 2 टर्मिनल्स आपल्याला शॉर्टसर्किट करावे लागतील आणि नेटवर्क A च्या शॉर्ट टर्मिनल्स मधून वाहणाऱ्या सर्किट करंटची व्हॅल्यू काढावी लागेल निष्क्रिय नेटवर्क तयार करण्यासाठी नेटवर्क मधील प्रत्येक इंडिपेंडेंट सोर्स बंद किंवा शुन्य करावे लागतील त्याचबरोबर डिपेंडेंट सोर्सेस नेटवर्कमध्ये तसेच ठेवावे लागतील आता पुन्हा आपल्याला इनपुट रेझिस्टन्स काढावा लागेल त्यामुळे आपण जर थेवेनिन्स आणि नॉर्टन्स थिअरम पाहिला तर दोन्ही केसेसमध्ये इनपुट रेझिस्टन्स सारखाच आहे फरक एवढाच आहे की नॉर्टन्स इक्विव्हॅलंटच्या बाबतीत आपल्याला शॉर्टसर्किट करंट काढण्याची आवश्यकता असते तर थेवेनिन्सच्या बाबतीत आपल्याला ओपन सर्किट व्होल्टेज काढण्याची आवश्यकता असते त्यामुळे आपण येथे जर पाहिले तर आपल्याला थेवेनिन्स इक्विव्हॅलंट दिसेल हा voc असेल खरं तर तोच VThआहे तो रेझिस्टन्स RTh बरोबर सीरिजमध्ये असेल तर हे थेवेनिन्स इक्विव्हॅलंट असेल आणि नॉर्टन्सच्या बाबतीत आपल्याकडे शॉर्टसर्किट करंट असेल तेव्हा आपण त्याला नॉर्टन्सकरंट असे म्हणू शकता आणि त्यानंतर आपल्याकडे रेझिस्टन्स RN म्हणजेच नॉर्टन्स रेझिस्टन्स पॅरलल असेल ज्या पद्धतीने आपण RThसाठी एनालिसिस केले त्याच पद्धतीने हा देखील काढला जाईल दोन्ही केसेसमध्ये रेझिस्टन्स काढण्याची सारखीच पद्धत असेल फक्त एकतर शॉर्टसर्किट करंट किंवा ओपन सर्किट होल्टेज काढणे एवढाच त्यामध्ये बदल असेल याच बरोबर आपण आजचे सेशन थांबवूया तर या सेशनमध्ये जेव्हा डिपेंडंट सोर्सेस उपलब्ध असतात तेव्हा आपण नॉर्टन्स इक्विव्हॅलंट काढला एनालाईझ केला धन्यवाद